इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स I च्या व्याख्यानात पुन्हा स्वागत आहे आणि हे व्याख्यान क्रमांक 14 आहे आणि आपण फंक्शनच्या दोन किंवा अनेक व्हेरिएबल्स ची डिफरन्शियाबिलिटी येथे सुरू ठेवू आणि आज काम झालेल्या अनेक समस्या असतील तर मागील व्याख्यानात आपण काय पाहिले आहे ते म्हणजे डिफरन्शियाबिलिटीची समान व्याख्या येथे डेल्टा z हा a डेल्टा x b डेल्टा y च्या टर्म्स मध्ये आणि इप्सिलॉन डेल्टा x प्लस इप्सिलॉन डेल्टा 2 y मध्ये व्यक्त करण्याऐवजी आपण ही लिमिट देखील शोधू शकतो आणि जर ही लिमिट बरोबर 0 असेल तर फंक्शन डिफरन्शियेबल असेल आणि आपण हे पाहिले आहे की विविध फंक्शन्स ची डिफरन्शियाबिलिटी सिद्ध करण्यासाठी ही लिमिटची व्याख्या बरीच उपयुक्त ठरते आपण हे सुद्धा पाहिले आहे की आवश्यक अटी देखील महत्वाच्या आहेत कारण जर आपण प्रथम या आवश्यक अटी तपासल्या आणि आपण हे पाहिले की उदाहरणार्थ फंक्शन हे कन्टीन्यूअस नाही किंवा पार्शियल डेरिव्हेटिव्हस् अस्तित्वात नाही किंवा एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात नाही कारण या डिफरन्शियाबिलिटी साठीच्या आवश्यक अटी आहेत आणि आपण पुरेशा अटींचे महत्त्व देखील पाहिले आहे कारण जर आपण एक पार्शियल डेरिव्हेटिव्हची कन्टीन्यूईटी दाखविली आहे आणि नंतर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की डिफरन्शियाबिलिटी सिध्द केल्याशिवाय वर दिलेल्या व्याख्या वापरून आपण फंक्शन डिफरन्शियेबल आहे हे सिध्द करू शकतो तर चला येथील समस्येवर चर्चा करूया या फंक्शन f xy ची ओरिजिन ला डिफरन्शियाबिलिटी बरोबर xy क्यूब ओव्हर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि हे 0 आहे जेव्हा x y बरोबर 0 आहे म्हणून ओरिजिन ला ते 0 आहे प्रथम आपण आवश्यक अटी तपासू आणि तसे आपण मूलतः सर्व समस्यांसाठी केले पाहिजे कारण या आवश्यक आहेत या अटी ज्यांना डिफरन्शियाबिलिटी कडे जाण्याआधी फंक्शन ने समाधानी करणे आवश्यक आहे तर येथे आपण फंक्शन्स ची कन्टीन्यूईटी तपासणार आहोत तर जेव्हा f x y जेव्हा x y हा 0 ला जातो आणि या प्रकरणात खूप काही न करता आपण पुन्हा पोलर कॉर्डिनेट बदलू शकतो नंतर r स्क्वेअर टर्म डीनॉमिनेटर ला येईल आणि येथे न्यूमरेटर ला 4 टर्म्स असतील आणि म्हणून आपल्याला न्यूमरेटर ला अजूनही r स्क्वेअर मिळेल आणि या cos आणि sin सोबत तर ते या लिमिटला 0 बनवेल म्हणून आपल्याकडे फंक्शन f x y ची x y म्हणून x y हा 0 ला जातो बरोबर 0 आहे तसेच f x चे 0 0 ला पार्शियल डेरिव्हेटिव्ह सुध्दा आहे आपण इतर ही सहजपणे दाखवू शकतो जसे की लिमिट डेल्टा x ही 0 ला जाते आणि f 0 प्लस डेल्टा x गुणिले y येथे बदलत नाही तर f 0 0 आणि भागीले हा डेल्टा x तर हा येथे 0 आहे आणि तुमच्याकडे आपल्याकडे तिथे प्रोडक्ट आहे त्यामुळे हे 0 होईल आणि येथे सुद्धा हे 0 होईल म्हणून 0 वजा 0 आपल्याला हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह 0 असे मिळेल तर हे 0 आहे आणि त्याचप्रमाणे f y सुध्दा 0 असेल म्हणून आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे अस्तित्व आहे आणि 0 0 पॉईंट ला आपल्याकडे फंक्शन ची कन्टीन्यूईटी आहे आता पुरेशा अटींसाठी म्हणून आपल्याला 0 0 ला या पार्शियल डेरिव्हेटिव्हस् ची कन्टीन्यूईटी तपासणे आवश्यक आहे तर आपल्याला हा f x मिळवणे आवश्यक आहे x चे या सर्व पॉईंटस् ला कमीतकमी या 0 0 च्या आसपास पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळवणे आवश्यक आहे म्हणून x y ला जे बरोबर 0 0 नाही पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळविण्यासाठी आपल्याला हे फंक्शन x च्या संदर्भात डिफरन्शियेट करावे लागेल तर या पार्शियल डेरिव्हेटिव्हस् मुळे या y ला कॉन्स्टंट समजून म्हणून आपण हे फक्त x च्या संदर्भात y कॉन्स्टंट ठेवून डिफरन्शियेट करू तर हे बरोबर असेल हा येथे स्क्वेअर आहे संपूर्ण स्क्वेअर आणि हे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर असेल तर x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह हे y क्यूब नंतर वजा हा x y क्यूब आणि येथे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह हे 2 x असेल तर हा x स्क्वेअर y क्यूब येथे सुद्धा आपल्याकडे 2 वेळा x स्क्वेअर y क्यूब आहे तर आपल्याला वजा हा x स्क्वेअर y क्यूब मिळेल आणि नंतर येते y पॉवर 5 हा येथे y पॉवर 5 आहे आणि x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर संपूर्ण स्क्वेअर हा येथे आहे तर या शून्य नसलेल्या पॉईंट ला x y बरोबर 0 0 नाही आपल्याला x च्या संदर्भात डेरिव्हेटिव्ह पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळू शकते किंवा y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळू शकते ते म्हणजे या फंक्शन त्या व्हेरिएबल चे डेरिव्हेटिव्ह घेऊन आणि दुसऱ्या व्हेरिएबल ला कॉन्स्टंट ठेवून आणि 0 0 ला हे मिळविण्यासाठी आपल्याला डिफरन्शियाबिलिटीची पारंपरिक परिभाषा वापरावी लागेल जी आताच आपल्याला येथे मिळाली आहे f x हा 0 0 ला 0 होतो जो येथे 0 आहे तर आता आपण आसपासच्या x y पॉईंटला आणि 0 0 ला सुद्धा f x चे मूल्यमापन केले आहे आणि आता कन्टीन्यूईटी साठी आपल्याला या फंक्शन ची लिमिट x y हा 0 0 ला जातो अशी घ्यावी लागेल जरी ती बरोबर 0 असेल किंवा नसेल जर ती बरोबर 0 असेल तर पुरेशा अटींमुळे आपण असा दावा करू शकतो की फंक्शन डिफरन्शियेबल आहे नाही तर आपल्याला डिफरन्शियाबिलिटी च्या चाचणी साठी पुढे जावे लागेल म्हणून येथे जर आपण लिमिट x y ही 0 0 ला जाते अशी घेतली तर या प्रकरणात आपण असे पाहू की जर येथे आपण पर्यायी ठेवले जर आपण आता पोलर कॉर्डिनेट बदलले तर येथे आपल्याला r स्क्वेअर म्हणून r 4 मिळेल परंतु तिथे r पॉवर 5 असेल आणि म्हणून आपल्याला तिथे न्यूमरेटर ला 1 r मिळेल आणि r हा 0 ला जात असल्याने xy हा 0 ला जाण्यासाठी हे मूल्य 0 असेल म्हणून येथे f x कन्टीन्यूअस आहे कारण हे बरोबर 0 आहे आणि पॉईंट 0 0 ला f x चे हे मूल्य आहे तर आपल्याकडे पार्शियल डेरिव्हेटिव्हची कन्टीन्यूईटी आहे आणि ती आता आपण या फंक्शनची डिफरन्शियाबिलिटी सिद्ध करण्यासाठी वापरू शकतो कारण पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे फंक्शन कन्टीन्यूअस आहे तर आपल्याकडे पुरेशा अटींकरिता आवश्यक अटी आहेत आपल्याला एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे हे दाखवायचे आहे तर येथे आपण हे दाखविले आहे की हा f x कन्टीन्यूअस आहे आणि ते 0 0 पॉईंट ला फंक्शन डिफरन्शियेबल आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे पुढील समस्या आपण पुन्हा डिफरन्शियाबिलिटी वर चर्चा करणार आहोत या फंक्शन च्या ओरिजिनला y क्यूब sin 1 ओव्हर y स्क्वेअर जेव्हा x बरोबर 0 नाही आणि x बरोबर 0 आहे हा 0 आहे तर आपण f ची कन्टीन्यूईटी तपासू आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे अस्तित्व जे पुन्हा पाहण्यासाठी सोपे आहे तर कन्टीन्यूईटी साठी आपल्याला या फंक्शन ची ही लिमिट x y हा 0 0 ला जातो अशी घ्यावी लागेल आणि जे येथे क्षुल्लक आहे कारण हे बाऊंडेड फंक्शन येथे आहे आज नंतर x y हा 0 ला जातो तर y हा 0 ला जातो आणि हे 0 होईल आणि हे पॉईंट 0 0 ला फंक्शन चे मूल्य आहे तर आपल्याकडे या फंक्शन ची कन्टीन्यूईटी आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व सुद्धा आहे त्यासाठी आपल्याला x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह गृहीत धरावे लागेल आपल्याला लिमिट 0 प्लस डेल्टा x दाखवणे गरजेचे आहे म्हणून 0 आणि वजा हा f 0 0 भागीले डेल्टा x तर येथे y हा 0 आहे म्हणून हे 0 होईल आणि हे येथे पुन्हा 0 आहे म्हणून आपल्याकडे 0 वजा 0 आहे म्हणून हे सुद्धा 0 आहे तर आपल्याकडे x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व आहे त्याचप्रमाणे आपण हे देखील दाखवू शकतो की y च्या संदर्भा पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व आहे त्यासाठी आपल्याला डेल्टा y हा 0 ला जातो आणि f 0 डेल्टा y वजा हा f 0 स्वल्पविराम 0 आणि नंतर येथे डेल्टा y असे गृहीत धरावे लागेल तर x हा 0 असल्याने या फंक्शन चे मूल्य पुन्हा 0 आहे आणि येथे सुद्धा या फंक्शनचे मूल्य पुन्हा 0 आहे म्हणून आपल्याकडे पुन्हा 0 आहे तर फंक्शनची कंटीन्यूईटी आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह चे अस्तित्व सोपे आहे ते आपण पाहिले आता आणि पुढे आपण या f x ची कंटीन्यूईटी दाखवू आपण x च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्हची कंटीन्यूईटी मिळविण्याचा प्रयत्न करू तर त्यासाठी पुन्हा आपल्याला x बरोबर 0 नसताना पार्शियल डेरिव्हेटिव्ह मोजण्याची आवश्यकता आहे आणि आपल्याला हे सुद्धा मिळवावे लागेल आपण आधीच हे पाहिले आहे की हे मूल्य 0 आहे आणि x बरोबर 0 आहे तर कमीतकमी पॉईंट 0 0 ला आपण पाहिले आहे की ते 0 आहे आता येथे ते मिळविण्यासाठी आपल्याला सरळसरळ त्याला x सोबत डिफरन्शियेट करावे लागेल म्हणून y क्यूब हा येथे कॉन्स्टंट म्हणून घेतला जातो sin साठी आपल्याला cos टर्म 1 ओव्हर x स्क्वेअर मिळेल आणि 1 चे डेरिव्हेटिव्ह ओव्हर x स्क्वेअर हे वजा 2 ओव्हर x क्यूब असेल तर x बरोबर 0 नसताना हे डेरिव्हेटिव्ह आहे आणि पारंपरिक डेरिव्हेटिव्ह ची परिभाषा वापरून जेव्हा x बरोबर 0 असतो तेव्हा आपण हे डेरिव्हेटिव्ह 0 असे मिळवू शकतो म्हणून या प्रकरणात आणि आता आपण काय दाखविणार आहोत की येथे जेव्हा आपण लिमिट xy अशी घेतो तेव्हा काय होते किंवा मूलतः x हा 0 ला जातो आपण ओरिजिन कडे जात आहोत येथे या लिमिट चे काय होईल तर जेव्हा येथे आपण ही लिमिट f x अशी घेतो तेव्हा x y ला तो 0 ला जातो हा मार्ग y बरोबर x आहे हे पाहण्यासाठी सोपे आहे म्हणून जर आपण हा मार्ग y बरोबर x घेतला तर या लिमिट चे काय होईल ही लिमिट वजा 2 होईल आणि हे cos 1 ओव्हर x स्क्वेअर आणि लिमिट x ही 0 ला जाते तर या प्रकरणात लिमिट अस्तित्वात नाही जर कोणी हे स्पष्टपणे पाहू शकले की हे cos 1 ओव्हर x स्क्वेअर हे डिफायनाइट मूल्य नाही तर येथे या मार्गासोबत ही लिमिट अस्तित्वात नाही म्हणून आपण असे म्हणू शकतो की f x ची लिमिट x y म्हणून 0 ला जाते आणि 0 अस्तित्वात नाही आणि म्हणून या प्रकरणात हे फंक्शन f x कन्टीन्यूअस नाही तर ते या वेळेला आपल्याला फंक्शनची डिफरन्शियाबिलिटी सिद्ध करण्यासाठी मदत करत नाही या मार्गासोबत आपण आणखी काय करू शकतो तर आपण पुढे अजून दुसऱ्या पार्शियल डेरिव्हेटिव्ह f y ची चाचणी करू शकतो तर f चे y सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह आणि जर ते कन्टीन्यूअस आले तर पुन्हा आपण डिफरन्शियाबिलिटीच्या पुरेशा अटींवर आधारित दावा करू शकतो आपल्याला फंक्शन डिफरन्शियेबल आहे हे सिद्ध करण्यासाठी एक पार्शियल डेरिव्हेटिव्ह ची कन्टीन्यूइटी असणे आवश्यक आहे तर या प्रकरणात f x हे कन्टीन्यूअस नाही म्हणून आता आपण दुसऱ्याची कन्टीन्यूइटी तपासू तर या प्रकरणात येथे पुन्हा आपण f y हा x कॉन्स्टंट ठेवून मोजू शकतो म्हणून जेव्हा x बरोबर 0 नाही तेव्हा हे 3 y स्क्वेअर असेल आणि जेव्हा x बरोबर 0 असेल तेव्हा 0 असेल तर पुन्हा आपण ही पॉईंट xy ला या f y ची लिमिट xy ही 0 0 ला जाते अशी घेऊ तर येथे एक आता परिस्थिती वेगळी आहे तर येथे जेव्हा x y हा 0 0 ला जातो तेव्हा ही टर्म 0 ला जाईल आणि येथे काहीतरी फायनाईट आहे म्हणून या प्रकरणात ही लिमिट 0 मिळविण्यासाठी काहीच समस्या नाही म्हणून या फंक्शन 3 y स्क्वेअर cos 1 ची लिमिट ओव्हर x स्क्वेअर जेव्हा कोणत्याही दिशेने आपण xy ते 0 0 घेतो तेव्हा ही 0 होईल आणि हे ओरिजिन ला असलेले तसेच या फंक्शन f y चे मूल्य आहे तर म्हणून हा f y कन्टीन्यूअस आहे हे एक विशिष्ट उदाहरण आहे जिथे f x हा कन्टीन्यूअस नव्हता आणि आता f y कन्टीन्यूअस आहे तर या प्रकरणात f x आणि f y हे दोन्ही नक्कीच अस्तित्वात आहेत आणि वर आपल्याकडे या f y ची कन्टीन्यूइटी आहे एका पार्शियल फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह ची कन्टीन्यूइटी आणि नंतर आपण असा दावा करू शकतो की फंक्शन हे डिफरन्शियेबल आहे किंवा या डिफरन्शिबिलीटीच्या पुरेशा अटींवर अवलंबून आपण हे सिद्ध करू शकतो की फंक्शन हे डिफरन्शियेबल आहे दुसरी समस्या येथे आपण हा f xy बरोबर स्क्वेअर रूट x y घेतला आहे जेव्हा आपल्याकडे हा xy आहे तेव्हा हे प्रोडक्ट पॉझिटिव्ह बरोबर 0 किंवा त्यापेक्षा मोठे आहे अन्यथा येथे समस्या असेल आणि परिभाषा आणि 0 इतरत्र असतील म्हणून आपण हे ठरवू की फंक्शन हे ओरिजिन ला डिफरन्शियेबल आहे किंवा नाही तर या फंक्शन ची कन्टीन्यूइटी पुन्हा सोपी आहे कारण कोणत्याही दिशेने जेव्हा x y हा 0 0 ला जातो तेव्हा हे 0 ला जाईल आणि फंक्शन देखील ओरिजिन ला 0 असे परिभाषित केले जाते म्हणून आपल्याकडे फंक्शनची कन्टीन्यूइटी आणि पार्शियल डेरिव्हेटिव्हचे अस्तित्व देखील आहे ही परिभाषा देखील आपण पुन्हा वापरु शकतो म्हणून येथे f डेल्टा x आणि y हे 0 आहे हे प्रोडक्ट 0 आहे तर येथे आपल्याला हे पुन्हा 0 मिळेल आणि हा f 0 0 हा 0 आहे तर 0 वजा 0 तर f x हा 0 0 पॉईंट ला 0 आहे आणि त्याचप्रकारे f y सुद्धा 0 आहे म्हणून हे फंक्शन कन्टीन्यूअस आहे आणि पार्शियल ऑर्डर फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात आहे आता डिफरन्शिबिलीटी तपासण्यासाठी आपण ही लिमिट मिळवू या लिमिटचे मूल्य काय आहे जर ही लिमिट 0 आली तर फंक्शन डिफरन्शियेबल आहे जर आपल्याला ही लिमिट 0 नाही मिळाली तर फंक्शन डिफरन्शियेबल नाही तर त्यासाठी आपल्याला हा dz मिळवणे आवश्यक आहे जो x च्या संदर्भात z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे y च्या संदर्भात ओरिजिन ला z चे पार्शियल डेरिव्हेटिव्ह जे आणि दोन्ही 0 होते म्हणून आपल्याकडे हा dz बरोबर 0 आहे आणि हा डेल्टा z जो f 0 प्लस डेल्टा x 0 प्लस डेल्टा y वजा हा f 0 0 आहे म्हणून हे डेल्टा x डेल्टा y चा स्क्वेअर रूट होईल आणि येथे हे प्रोडक्ट 0 आहे असे मानून हे वजा 0 आहे तर आपल्याला डेल्टा z हा स्क्वेअर रूट डेल्टा x आणि डेल्टा y असा मिळेल आता येथे हा कॉन्स्टंट डेल्टा z वजा d z ओव्हर डेल्टा रो होईल डेल्टा z हा स्क्वेअर रूट x होता आणि स्क्वेअर रूट x डेल्टा x डेल्टा y आणि हा डेल्टा रो हा येथे स्क्वेअर रूट डेल्टा x स्क्वेअर प्लस डेल्टा y स्क्वेअर होता आणि या प्रकरणात जेव्हा आपण लिमिट डेल्टा रो 0 ला जातो अशी घेतली पण ही लिमिट अस्तित्वात नाही कारण उदाहरणार्थ जर आपण हा मार्ग डेल्टा y बरोबर डेल्टा x घेतला तर काय होईल तुमच्याकडे तिथे डेल्टा x आहे आणि येथे डेल्टा x स्क्वेअर आहे तर तेथून ही डेल्टा x स्क्वेअर टर्म निघून जाईल म्हणून आपल्याकडे 1 ओव्हर स्क्वेअर रूट 2 असेल तर या मार्गासोबत डेल्टा y बरोबर डेल्टा x आहे आपल्याला काय दिसून आले की डेल्टा रो हा 0 ला जातो डेल्टा रो वर हा डेल्टा z वजा dz हा 1 ओव्हर स्क्वेअर रूट 2 आहे कारण येथे आपल्याला 1 मिळेल जेव्हा डेल्टा x स्क्वेअर रद्द होतो 1 प्लस येथे स्क्वेअर रूट 2 विरुद्ध 1 येईल तर या मार्गासोबत लिनीअर भाग डेल्टा y बरोबर डेल्टा x आहे ही लिमिट बरोबर 1 भागीले 2 आहे तर ही लिमिट नक्कीच 0 बरोबर असू शकत नाही तर येथेच एक मार्ग घेऊन आणि लिमिट 0 पेक्षा वेगळी आहे हे दाखवून जरी लिमिट अस्तित्वात असली किंवा नसली तरीही ते फंक्शन डिफरन्शियेबल नाही हे सिध्द करण्यासाठी त्याचा काहीही फरक पडत नाही कारण डिफरन्शियाबिलीटी साठी ही लिमिट 0 असणे आवश्यक आहे आणि आपण काय पाहिले की या विशिष्ट मार्गाला ही लिमिट ओव्हर स्क्वेअर रूट 2 बरोबर 1 आहे च्या मार्गासह आणि म्हणूनच आपण आता असे म्हणू शकतो की फंक्शन डिफरन्शियेबल नाही कारण ही लिमिट बरोबर 0 असू शकत नाही म्हणून या प्रकरणात फंक्शन हे डिफरन्शियेबल नाही दुसरे उदाहरण जे पुन्हा या ओरिजिनला या फंक्शनच्या डिफरन्शियाबिलीटी बद्दल चर्चा करते तर x पॉवर 5 भागीले 2 आणि sin 1 ओव्हर स्क्वेअर रूट x प्लस y 5 भागीले 2 आणि नंतर जेव्हा आपल्याकडे cos 1 ओव्हर स्क्वेअर रूट y आहे आणि हे x बरोबर 0 नाही असे परिभाषित केले जाते आणि y बरोबर 0 नाही आणि नाहीतर हे 0 आहे तर पुन्हा ही डिफरन्शियाबिलीटी ची परिभाषा आपण थेट वापरू शकतो जे या प्रकरणात सोपे आहे कारण ही विशेष रचना आहे या फंक्शन ला आपण सहजपणे या स्वरूपात व्यक्त करू शकतो कारण जर तुम्ही पाहिले की डेल्टा z हा f डेल्टा x डेल्टा y वजा 0 0 पॉईंट ला हा f 0 0 आहे या फंक्शनला आपण सहजपणे या स्वरूपात व्यक्त करू शकतो कारण जर तुम्ही पाहिले की डेल्टा z हा f डेल्टा x डेल्टा y वजा 0 0 पॉईंट ला हा f 0 0 आहे हे केवळ बरोबर आहे x आणि y हे डेल्टा x डेल्टा y ने बदलले जातील हा 0 आहे म्हणून येथे आपल्याकडे डेल्टा x पॉवर 5 भागीले 2 आहे नंतर sin टर्म 1 ओव्हर स्क्वेअर रूट डेल्टा x प्लस येथे आपल्याकडे डेल्टा y पॉवर 5 भागीले 2 आहे आणि नंतर आपल्याकडे 1 sin आहे आणि नंतर येथे आपल्याकडे cos टर्म आहे हा येथे cos आहे म्हणून cos 1 ओव्हर स्क्वेअर रूट y तर या प्रकरणात आपण आता असे लिहू शकतो की 0 गुणिले डेल्टा x प्लस 0 गुणिले डेल्टा y ती लिनीअर टर्म आहे कारण तिथे नॉन लिनीअर टर्म आहे तर येथे आताच आपण ओळख करून दिली आहे की 0 वेळा डेल्टा x आणि 0 वेळा डेल्टा y येथे आपण हा 1 डेल्टा x बाहेर घेतला आहे कारण आपल्याला येथे तो फॉरमॅट आवश्यक आहे इप्सिलॉन 1 डेल्टा x येथे हा इप्सिलॉन 1 डेल्टा x आहे म्हणून येथे हा इप्सिलॉन 1 होईल आणि नंतर प्लस येथून सुध्दा आपण ही डेल्टा y टर्म दूर केली नंतर आपल्याकडे डेल्टा y 5 भागीले 2 आणि ही पुन्हा cos टर्म आहे म्हणून cos 1 ओव्हर स्क्वेअर रूट डेल्टा y म्हणून या प्रकरणात आपण हा डेल्टा z या स्वरूपात व्यक्त केला आहे जिथे हा तुमचा इप्सिलॉन आहे आणि ज्याला हा गुणधर्म आहे की हा 0 ला जाईल जेव्हा f डेल्टा x डेल्टा y हा 0 ला जाईल कारण येथे ही डेल्टा x टर्म आहे आणि पॉझिटिव्ह पॉवर 3 भागीले 2 आणि हे बाऊंडेड फंक्शन आहे म्हणून हे 0 ला जाईल आणि येथे पुन्हा समान अर्ग्युमेंट आहे म्हणून हे cos फंक्शन हे देखील 0 ला जाईल तर त्या बाबतीत हे फंक्शन डिफरन्शियेबल असेल कारण ते फंक्शन आपण a वेळा या स्वरूपात व्यक्त करू शकतो तर पॉईंट 0 0 ला x च्या संदर्भात हे त्या फंक्शनचे पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल आणि हे पॉईंट 0 0 ला y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह होईल आणि डेल्टा y प्लस हा डेल्टा x ही इप्सिलॉन 1 टर्म आहे डेल्टा भागीले इप्सिलॉन 2 टर्म आणि नंतर आपण असे सिद्ध केले आहे की हे फंक्शन डिफरन्शियेबल आहे येथे दुसरे उदाहरण असे आहे की जेव्हा x y बरोबर शून्य नसतो तेव्हा 0 ला f x y हा परिभाषित केला जातो आणि जेव्हा x y चे प्रोडक्ट 0 असते तेव्हा हे फंक्शन 1 असते आणि आपल्याला ओरिजिन ला f x आणि f y चे अस्तित्व तपासायचे आहे आणि आपल्याला हे सुद्धा जाणून घ्यायचे आहे की ओरिजिन ला फंक्शन डिफरन्शियेबल आहे किंवा नाही म्हणून ओरिजिन ला f x आणि f y चे अस्तित्व मिळविण्यासाठी आपण ही परिभाषा वापरू डेरिव्हेटिव्हची पारंपरिक परिभाषा तर आपल्याकडे लिमिट डेल्टा x ते 0 f डेल्टा x 0 वजा f 0 0 ओव्हर डेल्टा x आहे आणि आता तुम्ही नोंद करा की हा f डेल्टा x 0 आहे म्हणून येथे हे अर्ग्युमेंट चे प्रोडक्ट 0 आहे तर मूल्य हे या 1 पासून येईल म्हणून हा 1 आहे आणि f 0 0 तर पुन्हा येथे हा 1 आहे तर 1 वजा 1 हा 0 आहे ती लिमिट 0 आहे त्याचप्रकारे f y साठी जेव्हा आपल्याकडे डेल्टा y ते 0 असेल आता हा डेल्टा y ते 0 आणि f 0 डेल्टा y वजा f 0 0 ओव्हर डेल्टा y म्हणून या प्रकरणात पुन्हा हा 1 आहे आणि हा देखील 1 आहे तर आपल्याकडे 1 वजा 1 आहे पुन्हा 0 हा f चे ओरिजिन ला y च्या संदर्भात पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे तर आता आपण ओरिजिन ला f ची कन्टीन्यूईटी तपासू म्हणून त्यासाठी जर आपण पाहिले की जेव्हा x y हा 0 0 ला जातो तेव्हा या लिमीटच्या या f xy चे मूल्य काय आहे या सोबत x हा y बरोबर आहे तर यासोबत x हा y बरोबर आहे आपल्यासोबत काय आहे ते म्हणजे x बरोबर y रेषा येथे जर आपण या पॉईंट कडे गेलो तर काय होईल तरयेथे या सर्व पॉईंट्स ला x y प्रोडक्ट हे कोणत्याही पॉईंट ला बरोबर 0 नाही नंतर ओरिजिनला प्रोडक्ट बरोबर 0 नाही म्हणून हे फंक्शन 0 असे मूल्य घेईल तर जेव्हा आपण या x बरोबर y रेषेकडे जातो हा 0 0 आपल्याकडे फंक्शन मूल्य 0 0 0 0 0 आहे आसपास काहीही असले तरी आपण 0 च्या जवळ घेतो या फंक्शनचे मूल्य 0 आहे कारण x y बरोबर 0 नसताना फंक्शनचे मूल्य 0 असे परिभाषित केले जाते म्हणून जेव्हा आपण येथे असलेल्या या रेषेसोबत ओरिजिन कडे जात असतो तेव्हा फंक्शन हे मूल्य 0 असे घेत असते आपण फंक्शन च्या ओरिजिनच्या जितके जवळ जाऊ फंक्शन हे फक्त 0 मूल्य घेईल ओरिजिन ला ते 1 आहे म्हणून येथे डिसकन्टीन्यूईटीचा पॉईंट आहे तर x बरोबर y असताना ही लिमिट 0 आहे दुसरीकडे या फंक्शन चे मूल्य ओरिजिनला 1 आहे तर आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की फंक्शन हे डिफरन्शियेबल नाही किंवा कन्टीन्यूअस नाही तर हे 0 ला असलेले फंक्शनचे मूल्य बरोबर नाही म्हणून हे फंक्शन ओरिजिनला कन्टीन्यूअस नाही आणि फंक्शन कन्टीन्यूअस नसल्याने आपण डिफरन्शियाबिलिटी बद्दल निर्णय घेऊ शकतो कन्टीन्यूइटी ही डिफरन्शियाबिलिटीची आवश्यक अट असल्यामुळे जर फंक्शन कन्टीन्यूअस नसेल तर नक्कीच फंक्शन हे डिफरन्शियेबल नाही म्हणून हे फंक्शन f ओरिजिनला डिफरन्शियेबल नाही आपल्याला डिफरन्शियाबिलिटीची दुसरी कोणती चाचणी करण्याची गरज नाही कारण या प्रकरणात जरी पार्शियल डेरिव्हेटिव्हस् अस्तित्वात असले तरीही फंक्शन कन्टीन्यूअस नाही तर येथे एक आवश्यक अट पूर्ण झाली आहे पण कन्टीन्यूइटी सुद्धा डिफरन्शियाबिलिटीची आवश्यक अट आहे जी येथे पूर्ण झाली नाही तर फंक्शन हे कन्टीन्यूअस नाही आणि म्हणून कोणत्याही चाचणी च्या गरजेशिवाय फंक्शन हे डिफरन्शियेबल नाही शेवटचे उदाहरण येथे आपण हा fx y बरोबर x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर भागीले x चे ऍबसोल्युट मूल्य प्लस y चे ऍबसोल्युट मूल्य घेतो जेव्हा x y बरोबर 0 0 असतो तर ही चूक आहे येथे हे आपल्याकडे बरोबर येथे हे 0 0 बरोबर नाही म्हणून आपण हे तपासू की हे फंक्शन ओरिजिनला डिफरन्शियेबल आहे की नाही तर ही कन्टीन्यूईटी तपासणी विविध प्रकारे केली जाऊ शकते आपण पोलर कॉर्डिनेट बदलू शकतो किंवा आपण हे फंक्शन कन्टीन्यूअस आहे दाखविण्यासाठी इप्सिलॉन डेल्टा अप्रोच वापरू शकतो तर येथे समजा इप्सिलॉन डेल्टा अप्रोच घेऊया तर आपण फंक्शन f xy xy बरोबर 0 0 नाही यातील फरक घेऊया आणि वजा हा f 0 0 जो 0 असा दिला जातो तर आपण असे दाखवू की या f xy ची ही लिमिट बरोबर 0 आहे किंवा हा फरक न घेता आणि ही टर्म डेल्टा आणि इप्सिलॉन च्या टर्म्स मध्ये व्यक्त करून म्हणून येथे हे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ओव्हर मॉड्युलस x प्लस मॉड्युलस y आहे आणि नंतर हा येथे स्क्वेअर करण्यासाठी येथे आपण प्लस 2 वेळा x चे ऍबसोल्युट मूल्य y चे ऍबसोल्युट मूल्य अधिक करू शकतो तर जेव्हा आपण न्यूमरेटर मध्ये अधिक करतो तेव्हा प्रमाण मोठे असेल आणि नंतर येथे ही टर्म हा संपूर्ण स्क्वेअर बनते आणि आता ही समान टर्म आहे तर एक रद्द होईल म्हणून आपल्याकडे x चे ऍबसोल्युट मूल्य प्लस y चे ऍबसोल्युट मूल्य आहे आणि आधीच्या व्याख्यानांपैकी एकामध्ये तर आपण पाहिले आहे की हा येथे स्क्वेअर रूट 2 पेक्षा कमी किंवा बरोबर आहे आणि स्क्वेअर रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर जो पुन्हा आपण 0 0 पॉईंट च्या डेल्टा आसपासच्या स्वरूपात रूपांतरित केला आहे तर हे स्क्वेअर रूट 2 पेक्षा कमी किंवा बरोबर आहे आणि डेल्टाच्या टर्म्स मध्ये आणि हे सर्व आपल्याला आर्बिट्ररी संख्या इप्सिलॉन पेक्षा कमी पाहिजे आहे

तर या रिलेशन मुळे येथे आपल्याला असे सापडले की दिलेल्या इप्सिलॉन साठी आपण डेल्टा सेट करू शकतो म्हणून f xy वजा 0 0 टर्म ही इप्सिलॉन पेक्षा कमी आहे तर येथे या डेल्टा ला इप्सिलॉन भागीले स्क्वेअर रूट 2 पेक्षा कमी निवडून दिलेल्या इप्सिलॉन साठी आपल्याकडे आता डेल्टा आहे तर म्हणून हा फरक इप्सिलॉन पेक्षा कमी आहे आणि तो कन्टीन्यूईटी साठी चा इप्सिलॉन डेल्टा अप्रोच आहे तर आपण हे दाखवले की जर आपण येथे डेल्टा निवडला तर हा फरक इप्सिलॉन पेक्षा कमी असेल आणिजेव्हा आपण या डेल्टा च्या या 0 0 पॉईंट च्या आसपास कोणताही पॉईंट xy घेतो तर आणि हे असे दर्शविते की फंक्शन कन्टीन्यूअस आहे तर आता पुढे या फंक्शन च्या डिफरन्शियाबिलिटी दाखविण्याकडे वळू whenever तर आता येथे असलेल्या परिभाषेनुसार आपण पुन्हा पार्शियल डेरिव्हेटिव्हस् चे अस्तित्व दर्शवू आपल्याकडे f डेल्टा x 0 वजा f 0 0 डेल्टा x आहे तर येथे ही काय टर्म आहे y हा 0 ला सेट केला जातो तर तुमच्याकडे हा डेल्टा x स्क्वेअर आहे आणि भागीले हे डेल्टा x चे अबसोल्युट मूल्य आणि डेल्टा x तर ही ती टर्म असेल आणि आता तर हा डेल्टा x रद्द होईल आपल्याकडे डेल्टा x ओव्हर डेल्टा x चे जास्त मूल्य आहे म्हणून उजव्या बाजूने हा डेल्टा x 0 ला जातो नंतर हा 1 होईल आणि जेव्हा तो डाव्या बाजूने 0 ला जाईल तर हे मूल्य वजा 1 होईल तर म्हणून ही लिमिट अस्तित्वात नाही कारण येथे आपल्याकडे एकतर प्लस 1 आहे जेव्हा पॉझिटिव्ह बाजूने डेल्टा x हा 0 ला जातो किंवा वजा 1 लिमिट म्हणून आहे जेव्हा निगेटिव्ह बाजूने डेल्टा x हा 0 ला जातो तर म्हणून ही लिमिट अस्तित्वात नाही आणि या प्रकरणात आता आपण येथे एका डेरिव्हेटिव्ह साठी ओव्हर f x दाखविले आहे परंतु येथे फंक्शन चा गुणधर्म सिमेट्रिक आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ओव्हर हे एक आपण हे सुद्धा दाखवू शकतो की 0 0 ला f y अस्तित्वात नाही आणि या प्रकरणात मुळात फंक्शन डिफरन्शियेबल नाही हे दाखविण्यासाठी एका डेरिव्हेटिव्ह चे अस्तित्व दाखविणे पुरेसे आहे कारण डिफरन्शियाबिलिटी साठी ची आवश्यक अट दोन्ही पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्हस् चे अस्तित्व आहे म्हणून या प्रकरणात जर हा f x अस्तित्वात नसेल तर आपण असे सांगू शकतो की फंक्शन डिफरन्शियेबल नाही जरी या प्रकरणात दोन्ही डेरिव्हेटिव्हस् अस्तित्वात नाहीत आणि म्हणून फंक्शन डिफरन्शियेबल नाही तर आता निष्कर्षावर येऊ तर आपण काय पाहिले की डिफरन्शियाबिलिटीच्या तपासणी साठी आपण आवश्यक अटींचा वापर करू शकतो जर त्यापैकी एखाद्याचे उल्लंघन होत असेल तर आपण फंक्शन डिफरन्शियेबल नाही हे सिद्ध करू शकतो किंवा पुरेशा अटींचा वापर करून सुद्धा आपण डिफरन्शियाबिलिटी बद्दल चर्चा करू शकतो आणि शेवटचे तपासणे जर आपल्याला असे दिसून आले की फंक्शन साठीच्या आवश्यक अटी पूर्ण झाल्या आहेत आणि पुरेशा अटी आपल्याला मिळाल्या नाही उदाहरणार्थ पार्शियल डेरिव्हेटिव्ह अस्तित्वात नाही तर त्या प्रकरणात आपल्याला शेवट तपासाकडे जावे लागेल की कोणीही लिमिट चाचणी वापरू शकते जी सहसा सिद्ध करण्यासाठी सोपी आहे ही लिमिट 0 आहे किंवा ती बरोबर 0 नाही किंवा या प्रकरणात आपण सरळ डिफरन्शियाबिलिटी ची व्याख्या वापरू शकतो तर ही व्याख्यान बनविण्यासाठी वापरलेली संदर्भ आहेत खूप खूप धन्यवाद